आत्तापर्यंत आपण ओपन लूपमधील कन्व्हर्टर्सचा अभ्यास करत आहोत आपण बक बूस्ट बक कन्व्हर्टर बूस्ट कन्व्हर्टर बक बूस्ट कन्व्हर्टर फॉरवर्ड फ्लाय बॅक हाफ ब्रिज फुल ब्रिज पुश पुल आणि अशा कन्व्हर्टर्सचा अभ्यास केला आहे ओपन लूप ऑपरेशनचे वर्णन केले आहे परंतु अंतिम उद्दिष्ट हे आहे की आउटपुट व्होल्टेज चांगले नियंत्रित केले गेले आहे या अर्थाने की इनपुट व्होल्टेजमध्ये फरक असल्यास तापमानातील फरक किंवा लोडमध्ये फरक असल्यास या स्थिर मूल्यावर राहण्यासाठी आउटपुट व्होल्टेज Vo चे नियमन करणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारच्या वीज पुरवठ्यासाठी आपण स्वतःसमोर ठेवू इच्छितो असा हा उद्देश असेल आता ते करण्यासाठी आपल्याकडे कंट्रोलर असणे आवश्यक आहे आणि आउटपुट व्होल्टेजचा अभिप्राय घेणे आवश्यक आहे आणि कंट्रोलरने एररच्या आधारे निर्णय घ्यावा आणि त्यानुसार ड्युटी सायकल बदलले पाहिजे जे बहुतेक कंट्रोलरचे कंट्रोल इनपुट आहे बहुतेक DC DC कन्व्हर्टर तर हे नियमन करण्यासाठी Vo ला परत दिले जाते आणि संदर्भाशी तुलना केली जाते आणि एका कंट्रोलरला दिले जाते जे प्रोपोर्शनल किंवा प्रोपोर्शनल इंटिग्रल किंवा PID प्रोपोर्शनल इंटिग्रल डेरिव्हेटिव्ह प्रकारचे कंट्रोलर असू शकते आणि ज्याचे आउटपुट PWM मॉड्युलेटर पल्स विड्थ मॉड्युलेटरकडे जाते आणि शेवटी गेट ड्राइव्ह आणि कंट्रोलेबल स्विच जे आपण आतापर्यंत जवळजवळ सर्व ओपन लूप DC DC कन्व्हर्टर्समध्ये वापरले आहेत त्यामुळे लूप बंद करताना ही योजना असेल म्हणून व्हिडिओ लेक्चरच्या या भागात मी कन्व्हर्टर्सच्या क्लोज लूपिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेन म्हणून मी बक कन्व्हर्टर बूस्ट कन्व्हर्टर यांसारखी उदाहरणे घेईन आणि निगेटिव्ह फीडबॅक मार्गाने लूप बंद करण्याचा प्रयत्न करेन आणि नंतर कंट्रोलर कसे कार्य करते ते पाहू आणि नंतर कदाचित आपण काही सिम्युलेशन उदाहरणे पाहू शकतो जेणेकरुन तुम्हाला DC DC कन्व्हर्टर्सचे क्लोज लूप ऑपरेशन कसे करावे याबद्दल काही सराव मिळेल आणि समान संकल्पना करण्यासाठी तत्सम संकल्पना आयसोलेटेड कन्व्हर्टर्स आणि इतर DC DC ओपन लूप कन्व्हर्टर्सवर देखील लागू केली जाऊ शकते जे तुम्हाला भविष्यात येऊ शकतात बक कन्व्हर्टरच्या क्लोज लूप ऑपरेशनची चर्चा करूया प्रक्रिया इतर कोणत्याही प्रकारच्या कन्व्हर्टरसाठी असली तरीही ती सारखीच असते तर आपण प्रथम बक कन्व्हर्टर सर्किट काढू म्हणजे आपल्याकडे एक इनपुट आहे आणि आता ते बॅटरीमधून येत आहे असे म्हणूया ते रेक्टिफायरच्या आउटपुटमधून देखील येऊ शकते आणि आपण म्हणू की माझ्याकडे एक स्विच आहे आता हा स्विच जो मी BJT म्हणून दाखवत आहे तो IGBT किंवा MOSFET देखील असू शकतो आणि माझ्याकडे हा डायोड आहे त्यानंतर आउटपुट फिल्टर सर्किट आहे जे इंडक्टर आणि कॅपेसिटर चे संयोजन आहे आपण आता बक कन्व्हर्टर सर्किटशी चांगले परिचित आहात आता हे बक कन्व्हर्टर सर्किट आहे हे Ro आहे आणि त्यावरील व्होल्टेज Vo आहे आणि आपण ट्रान्झिस्टरच्या बेसला गेट ड्राइव्ह दिल्यास आणि आपल्याला समजेल आपल्याला आउटपुट व्होल्टेज समजणे आवश्यक आहे तर याला तुम्ही सेन्स व्हेरिएबल म्हणता आणि हे कंट्रोल व्हेरिएबल किंवा अगदी कंट्रोल इनपुट आहे इथे कंट्रोल इनपुटला D मध्ये व्हेरिएशन आहे ड्युटी सायकलमधील फरक म्हणून आपण आउटपुट समजून घेऊ आणि योग्य सर्किटरीमधून पास करू तर आपण असे म्हणूया की आपण योग्यरित्या ऍम्प्लिफाइड किंवा कमी केले आहे आणि ते एका वेगळ्या ऍम्प्लीफायरवर तुलना करणाऱ्याकडे आणले आहे तर येथे Vo संदर्भ सेट करूया हे Vo संदर्भ हवे आहे काय हवे आहे आणि आम्हाला फीडबॅक Vo फीडबॅक व्हॅल्यूची Vo संदर्भ मूल्याशी तुलना करायची आहे आणि फरक एरर e देतो आणि एरर रेफर वेळ 0700 कंट्रोलरला दिले जाते आता हा कंट्रोलर आहे जो P PI किंवा PID असू शकतो आणि बर्याच बाबतीत तो एक प्रोपोरशनल इंटिग्रल कंट्रोलर असू शकतो आणि या PI कंट्रोलरच्या आउटपुटची तुलना त्रिकोण वाहकाशी केली जाते आता हा त्रिकोण वाहक आहे जो कनव्हर्टरची स्विचिंग फ्रिक्वेंसी निश्चित करतो आणि परिभाषित करतो आणि हा Vc तुलनात्मक सिग्नल आहे हे Vc कंट्रोल व्होल्टेज आहे असे म्हणूया हे व्होल्टेज त्रिकोणासाठी तुलनात्मक सिग्नल आहे आणि जे मॉड्यूलेशन तयार करेल PW मॉड्यूलेशन तर ही खरोखर तुमची PWM सर्किटरी आहे जी गेट ड्राइव्ह सर्किटरी गेट किंवा बेस ड्राइव्हमधून जाईल आणि पॉवर सेमीकंडक्टर स्विचच्या गेट किंवा बेसला दिली जाईल तर ब्लॉक स्कीमॅटिक पद्धतीने क्लोज्ड लूप सिस्टीम कशी दिसते त्यामुळे येथे सिस्टीमचा तो निळा भाग या पानावर हा सर्व निळा भाग म्हणजे ओपन लूप सिस्टीम आहे आणि त्या निळ्या भागामध्ये आपण पाहिले की तुम्ही फक्त कंट्रोल Vc ला स्थिर व्होल्टेज म्हणून दिले आहे त्याची रॅम्पशी तुलना केली आहे आणि ते PW मॉड्यूल होते तुलना करा आणि PWM जनरेशन गेट ड्राइव्ह आणि पॉवर सेमीकंडक्टर स्विचसाठी स्विच ऑन आणि ऑफ स्थिती म्हणून देणे आणि बाकीचे सर्व निळ्या भागासाठी किंवा पॉवर सर्किट भागासाठी देणे तर Vc स्थिरांक आणि हे सर्व भाग पॉवर घटकांसह ओपन लूप सिस्टीम तयार करतात आणि आता आपण जोडलेली सेन्स सर्किटरी आहे जी आउटपुट व्होल्टेज मोजते ज्याला योग्यरित्या वाढवणे किंवा कमी करणे आवश्यक आहे आणि नंतर फिल्टर केले जाते आणि नंतर कंप्यारेटरला दिले जाते एक तुलनाकर्ता जो फीडबॅक सिग्नलची संदर्भ सिग्नलशी तुलना करतो हा प्रत्यक्षात सेट पॉइंट आहे Vo चे शेवटी काय असावे हे आपले इच्छित मूल्य आहे त्याची तुलना त्याच्याशी केली जाते आणि एरर सिग्नल उत्पन्न केला जातो त्यामुळे सेट पॉइंट संदर्भ मूल्य आणि फीडबॅक मूल्य यांच्यातील फरक समजतो कंट्रोलरला एरर दिला जातो आणि कंट्रोलर आउटपुट तयार करेलकंट्रोल आउटपुट जे Vc आहे याची तुलना त्रिकोणी वाहकाशी केली जाते PWM जनरेट करते आणि एरर नुसार ट्रान्झिस्टर चालू आणि बंद करते अशा प्रकारे व येथे एरर शून्य केला जातो एकदा येथे एरर शून्य झाला की Vo फीडबॅक आणि Vo संदर्भ समान असतात आणि मग आपण असे म्हणू शकतो की Vin मधील बदल तापमानातील बदल किंवा लोडमधील बदल यांच्या संदर्भात आउटपुट येथे स्थिरपणे नियंत्रित केले जाते तर हे आपले उद्दिष्ट आहे आणि नियंत्रण सिस्टीम कशी दिसेल नंतर कदाचित तुम्ही काय करू शकता तुम्ही पॉवर सर्किटचा हा निळा भाग वेगवेगळ्या DC DC कन्व्हर्टरने बदलू शकता तुम्ही बूस्ट कन्व्हर्टर कनेक्ट करू शकता तुम्ही याला बक बूस्ट कन्व्हर्टरने बदलू शकता परंतु विशिष्ट पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसला योग्यरित्या कंट्रोल इनपुट देऊ शकता आणि ते विशिष्ट स्थितीत आहे जेणेकरून ते विशिष्ट कन्व्हर्टर चालू आणि बंद करण्याचे काम करेल आणि सिंगल पोल डबल थ्रो स्विच म्हणून काम करेल आणि त्याचप्रमाणे तुम्ही फॉरवर्ड फ्लायबॅक कन्व्हर्टर्स आणि इतर प्रकारच्या कन्व्हर्टर्स सारख्या वेगळ्या कन्व्हर्टर्सना देखील देऊ शकता आता आपण सिम्युलेशन वर जाण्यापूर्वी या कंट्रोलर पैलूचे थोडे अधिक परीक्षण करूया आता कंट्रोलरचा विचार करू आणि या तीन व्हेरिएबल्सवर लक्ष केंद्रित करूया e Vc आणि कंट्रोलरचा गेन मी PI सूचित केले आहे एक प्रमाणबध्द इंटिग्रल कंट्रोलर परंतु मी हे पुसून टाकतो आणि त्यास सामान्य गेन k ने बदलतो तर मी येथे k चे मूल्य टाकतो तर आता हा कंट्रोलरचा गेन आहे आणि आपण या तीन व्हेरिएबल्स e k आणि Vc चा प्ले पाहण्याचा प्रयत्न करूया e हे कंट्रोलरचे एरर इनपुट आहे Vc हे कंट्रोल आउटपुट व्होल्टेज आहे तर ते खालील प्रकारे संबंधित आहेत e एरर हे Vck च्या बरोबरीचे आहे आता एक सरळ संबंध आहे आता जेव्हा e 0 आता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचे उत्तर देणे आवश्यक आहे आता समजू या e हे शून्याच्या बरोबरीचे असते आता समीकरण पाहता e हे 0 आहे एकतर पहिली केस Vc 0 किंवा दुसरी केस k अनंताकडे झुकते आता आपण पहिले प्रकरण घेऊ जर Vc 0 असेल तर याचा अर्थ मी या बिंदूवर ग्राउंड करत आहे हा बिंदू ग्राउंड आहे आता ज्या क्षणी तुम्ही तो पॉइंट ग्राउंड कराल याचा अर्थ असा होतो की हे सर्व कंट्रोलर लावण्यात काही अर्थ नाही जसे की ओपन लूप ऑपरेशनमध्ये आपण Vc ला व्होल्टेजचे निश्चित मूल्य दिले होते हे एक ओपन लूप ऑपरेशन बनते संपूर्ण सर्किट ओपन लूपमध्ये आहे मग क्लोज लूप करण्यात काय अर्थ आहे म्हणून क्लोज लूप ऑपरेशन्स अस्तित्वात नाहीत म्हणून आपण Vc ला 0 बनवू शकत नाही म्हणून आपण दुसरा पर्याय पाहूया k अनंताकडे झुकत आहे जर k अनंत असेल तर Vc चे मूल्य काहीही असो Vc ला अनंताने भागल्यास मला 0 एरर मिळेल तर PI कंट्रोलरच्या बाबतीत PI कंट्रोलरला गेन k आहे जे अनंत आहे कारण सिस्टीम ही dc परिस्थिती किंवा स्थिर परिस्थितीकडे जाते मी उदाहरणार्थ पहिला टप्पा घेतो I च्या बाबतीत हे ओमेगा विरुद्ध ओमेगा आहे आणि आपण म्हणू या की हा dB आहे dB मध्ये गेन आहे dB मध्ये I चा गेन आहे तर प्रथम I घेऊ I काय आहे I एक इंटिग्रल आहे I एक इंटिग्रल आहे आणि I काहीही म्हणूया पण 1s तर 1s हे बोडे प्लॉट शिवाय दुसरे काहीही नाही जे प्रति दशक 20 dB वर जाते आणि ω 0 वर मूल्य किती आहे ω 0 येथे गेन अनंत आहे त्यामुळे जर तुम्हाला इंटिग्रल व्हायचे असेल तर स्थिर क्षेत्रात DC वर गेन अनंत आहे याचा अर्थ एरर 0 आहे त्यामुळे एक इंटिग्रेटर तुम्हाला 0 स्थिर स्थिती प्राप्त करण्याचे साधन देईल कारण अनंत गेनमुळे काहीही झाले तरी Vc चे मूल्य एरर 0 च्या बरोबरीची आहे कारण अनंतानुसार Vc हे 0 असेल त्यामुळे जर तुम्ही स्केलर स्केलिंग मूल्य Ki असे ठेवले तर काय होईल मूलतः असे घडते की Ki हे 1 पेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा कमी गेन आहे किंवा क्षीणन यावर अवलंबून आहे आपण भिन्न समांतर निवडत आहात ज्यामुळे बँडविड्थ बदलेल तर या प्रतिसादाच्या गतीवर जर तुमचे काही नियंत्रण असेल तर Ki हा एक पैलू आहे मग हे अश्या पद्धतीमध्ये जाऊ देण्याऐवजी म्हणूया याप्रमाणे कुठेतरी या टप्प्यावर मी ते सपाट करण्याचा प्रयत्न केला नंतर ओमेगाच्या उत्पत्तीच्या उच्च फ्रिक्वेंसीमध्ये मला थोडा अधिक फायदा झाला आहे आणि यामुळे माझी गतिशीलता सुधारू शकते याचा अर्थ जर तुम्हाला कर्व सपाट करायचा असेल तर माझी इंटिग्रल क्रिया येथे आहे इंटिग्रेटर आणि या टप्प्यावर तुम्हाला त्याला आकार द्यायचा आहे तुम्हाला गेन आकारायचा आहे याप्रमाणे कर्व वजा 20 dB प्रति दशकावर जाऊ देण्याऐवजी तुम्ही ते प्रति दशक 0 dB करा याचा अर्थ काय तुम्ही येथे शून्य टाकत आहात तुम्ही या ठिकाणी शून्याचा परिचय द्या तर आपण असे म्हणूया की मी एक प्रमाणबध्द भाग Kp सादर करतो आणि तुम्ही तो इंटिग्रल भागामध्ये जोडा आता दुसरे e आहे आणि हे दुसरे Vc आहे तर Vc आणि e मधील ट्रान्सफर फंक्शन काय आहे आता हे KpKisKp sKiआहे पुढे मी Kp sKi Kp s म्हणेन तर प्रमाणबध्द गेन सादर करून तुम्ही आता शून्य सादर केले आहे s बरोबर Ki भागिले Kp आहे तर या KiKp गुणोत्तराशी संबंधित s ω तुमच्याकडे 0 आहे आणि त्यामुळे हा कर्व खाली सपाट झाला आहे आणि त्यानंतर तुम्हाला अतिरिक्त उच्च फ्रिक्वेसी गेन मिळाला आहे ज्यामुळे क्षणिक प्रतिसाद अधिक चांगल्या प्रकारे सुधारेल थोडे चांगले तर फ्रिक्वेंसी डोमेनवरून पाहिल्यावर ही PI कंट्रोलरची रचना आहे आणि तुम्ही पाहाल की PI कंट्रोलरमध्ये DC किंवा अनंत स्थिर स्थितीत अनंत मूल्य असण्याची क्षमता आहे आणि त्या अनंत स्थिर स्थितीमुळे PI कंट्रोलर शून्य स्थिर स्थिती एरर देण्यास सक्षम आहे अपूर्णांक प्रतिसाद सुधारण्यासाठी तुम्ही D खूप जास्त जोडू शकता परंतु बहुतेक वेळा त्याची आवश्यकता नसते त्यामुळे तुमच्याकडे PID कंट्रोलर असण्याची गरज नाही बहुतेक प्रकरणांमध्ये PI कंट्रोलर पुरेसा असतो जेव्हा तुम्ही D जोडता तेव्हा सावधगिरी बाळगा कारण तुम्ही गेन वाढवत आहात आणि तुम्ही अत्यंत गोंगाटयुक्त उच्च फ्रिक्वेंसी झोनमध्ये एक व्युत्पन्न घटक सादर करत आहात आणि तो आवाज वाढवू शकतो तर D किंवा डेरिव्हेटिव्हचा परिचय करून देताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल म्हणून ही PI ची संकल्पना आहे तर मागील पानावर परत जाताना मी आता हे जेनेरिक k पुसून टाकेन आणि म्हणेन की मी येथे PI ठेवू इच्छितो कारण PI मला k चे मूल्य DC मधील अनंत मूल्याच्या अनंत गेनच्या समान देईल म्हणून एररचे स्थिर स्थिती मूल्य 0 च्या बरोबरीचे असेल त्यामुळे बहुतेक कंट्रोलरसाठी PI टोपोलॉजीसह प्रारंभ करणे आणि नंतर ते तेथून घेणे आणि ते ट्यून करणे आणि तेथून घेणे हा एक चांगला सराव आहे